व्होल्टमीटर आणि अॅमीटर वापरुन रेझिस्टन्स चे मोजमापन नमस्कार आणि परत एकदा स्वागत आहे आज आपण एक नवीन प्रकरण चालू करणार आहोत जे आहे रेझिस्टन्स च्या मोजमापनाबद्दल ठीक आहे तर प्रकरण क्रमांक 3 रेझिस्टन्स चे मोजमापन आणि मुख्यत्वे करून आपण कमी आणि जास्त रेझिस्टन्स च्या मोजमापनाबद्दल विस्तृतपणे बोलू तर आपण कमी रेझिस्टन्स जे 1Ω च्या आसपास असेल किंवा त्याच्यापेक्षा कमी जास्त त्याच्या मोजमापनाबद्दल बोलू त्यामुळे आपल्याला मूल्य लक्षात ठेवायची गरज नाही की कमी रेझिस्टन्स म्हणजे काय त्यामुळे आपण त्याला विस्तृतपणे जाणून घेऊ लवकरच त्यामुळे आपण कमी आणि त्याच प्रमाणे जास्त रेझिस्टन्स चे मोजमापन जे काही MΩ असेल ते पाहू जास्त रेझिस्टन्स थोडं किचकट आहे येथे काही अडचणी आहेत आणि आपल्याला त्यांची विशेष काळजी घ्यावी लागते ठीक आहे तर या प्रकरणामध्ये आपण त्याबद्दल बोलणार आहोत तर हा पाठ रेझिस्टन्स च्या मोजमापनाबद्दल आहे तर चला आपण एका साध्या संकल्पनेपासून सुरुवात करू समजा माझ्याकडे एक रेझिस्टन्स आहे त्याला Rx म्हणूया x म्हणजे अज्ञात आणि संकल्पना अशी आहे की या Rx चे मूल्य मोजायचे आहे आपण त्याला कसे मोजू शकतो तर समजा आपल्याकडे एक व्होल्टमीटर आहे त्यानंतर ओहममीटर आणि त्यानंतर अॅमीटर आता सध्या कुठलंही ओहममीटर नाही त्यामुळे आपल्याकडे एक व्होल्टमीटर आहे आणि त्यानंतर अॅमीटर आणि आपल्याला हा Rx मोजायचा आहे त्यामुळे उद्देश्य आहे की व्होल्टमीटर आणि अॅमीटर वापरून रेझिस्टन्स मोजायचा आणि नंतर अॅमीटर वापरून ठीक आहे आता आपण ते कसं करू शकतो आपल्याला ओहमचा नियम लावावा लागेल तर आपण काय करू आपण या रेझिस्टन्स ला काही व्होल्टेज चा स्त्रोत जोडू आणि नंतर व्होल्टमीटर वापरून आपण या रेझिस्टन्स मधील व्होल्टेज मोजू तर हे व्होल्टमीटर चे चिन्ह आहे वर्तुळाच्या आत मध्ये V तर हे मला या रेझिस्टन्स मधील व्होल्टेज देईल आणि नंतर मी या रेझिस्टन्स मधून जाणारा करंट मोजेल मला एक अॅमीटर लागेल आणि मला ते सिरीजमध्ये जोडावे लागेल तर आपल्याला माहित आहे कि अॅमीटर हे नेहमी सीरिजमध्ये जोडले जातात तर आपण अॅमीटर जोडू त्याचे चिन्ह असे असेल एका वर्तुळाच्या आत मध्ये A त्यामुळे हा अॅमीटर हा करंट I मोजेल आणि हा व्होल्टमीटर हा व्होल्टेज मोजेल त्याला V म्हणूया ठीक आहे तर त्यानंतर ओहमचा नियम वापरून आपण Rx शोधू शकतो व्होल्टेज भागिले करंट त्यामुळे या व्होल्टमीटर कडून मिळणारा व्होल्टेज V असेल आणि जर करंट I असेल जो या अॅमीटर द्वारे दाखविला जातो तर आपण म्हणू शकतो RX VI तर हा ओहमचा नियम होता पण तेथे एक अडचण आहे ती काय आहे निरीक्षण करा ज्या क्षणाला मी हे अॅमीटर या सर्किट मध्ये जोडेल व्होल्टमीटर फक्त या रेझिस्टन्स व्होल्टेज मोजणार नाही ते प्रत्यक्षात हा अॅमीटर आणि हा रेझिस्टन्स Rx यांच्या मिश्रणाचा व्होल्टेज मोजेल ठीक आहे त्यामुळे या दोघांच्या सिरीज मधील व्होल्टेज मोजेल ठीक आहे त्यामुळे हा व्होल्टेज फक्त या रेझिस्टन्स चा व्होल्टेज असणार नाही त्यामुळे तिथे एक त्रुटी तयार होईल कारण Ω च्या नियमानुसार ही तेव्हाच सत्य होईल जेव्हा हा व्होल्टेज येथे असेल त्याला Vx म्हणूया त्यामुळे खरा Rx असेल Vx I आणि तो व्होल्टमीटर रिडींग भागेल I असणार नाही त्यामुळे तिथे अडचण होईल आता आपण ती अडचण सोडू शकतो का तर अडचण आहे कारण या व्होल्टमीटर नंतर अॅमीटर जोडलेला आहे त्यामुळे आपण एमीटर येथे जोडू शकतो का ठीक आहे आपण त्याला येथे जोडू शकतो का जेणेकरून अॅमीटर मध्ये होणाऱ्या व्होल्टेज ड्रॉप मुळे व्होल्टमीटर बाधित होणार नाही तर चला तसा प्रयत्न करू तर चला अजून एक सर्किट बनवूया ठीक आहे तर आधीचे सर्किट याप्रमाणे होते हे पूर्वीच सर्किट आहे ठीक आहे आता आपण दुसरे सर्किट पाहू मी या व्होल्टमीटर च्या अगोदर अशाप्रकारे अॅमीटर जोडतो ठीक आहे आता हे ठीक आहे व्होल्टमीटर ची रिडींग ही पूर्णपणे या रेझिस्टन्स मध्ये असणारा व्होल्टेज असेल कारण व्होल्टमीटर प्रत्यक्ष या रेझिस्टन्स ला जोडलेले आहे त्यामुळे हे सर्किट योग्य वाटते ठीक आहे या सर्किट साठी व्होल्टमीटर चे रिडिंग या रेझिस्टन्स भोवती असणारा व्होल्टेज असेल परंतु या सर्किट साठी तसे नव्हते व्होल्टमीटर रिडिंग ही Rx मध्ये असणारा व्होल्टेज असणार नाही ठीक आहे त्यामुळे हे सर्किट दिसायला चांगले दिसते परंतु तेथे एक अडचण आहे अडचण अशी आहे की अॅमीटर मधून जाणारा करंट I हा जर Rx मधून जाणाऱ्या करंट एवढा नसेल कारण या करंट चा काही भाग या व्होल्टमीटर मधून जातो आणि काही भाग रेझिस्टन्स Rx मधून जातो ठीक आहे त्यामुळे या सर्किट मध्ये अडचण आहे तर या सर्किट मध्ये मीटरची रिडींग या रेझिस्टन्स Rx मधून प्रवाहित होणाऱ्या करंट एवढी नसेल पण आपण पूर्वीचे सर्किट पाहू पूर्वीच्या सर्किट मध्ये अॅमीटर ठीक होते कारण जो करंट अॅमीटर मधून प्रवाहित व्हायचा तोच करंट Rx मधून जात होता त्यामुळे येथे मीटरचे रिडिंग ठीक होते ते Rx मधून प्रवाहित होणाऱ्या करंट एवढेच होते ठीक आहे इथे हेच आपल्याला अपेक्षित होते पण व्होल्टमीटर रिडींग आपल्याला अपेक्षित असलेली नाही या सर्किट मध्ये व्होल्टमीटर ची रिडींग आपल्याला अपेक्षित असलेली आहे अॅमीटर ची रिडींग नाही त्यामुळे यापैकी कुठलेही सर्किट एकदम अचूक नाही पण आपण एका आदर्श परिस्थितीचा विचार करू ठीक आहे त्यामुळे आदर्शपणे एका अॅमीटर चे रेझिस्टन्स खूप कमी असायला हवे त्यामुळे मीटर मध्ये होणारा व्होल्टेज ड्रॉप Rx पेक्षा खूप नगण्य असायला हवा तेव्हा ही रिडींग योग्य असेल त्यामुळे हे जवळपास Rx एवढाच व्होल्टेज मोजत आहे त्यामुळे अॅमीटर मध्ये होणारा व्होल्टेज ड्रॉप Rx पेक्षा खूप नगण्य असायला हवा त्यामुळे मी हे अॅमीटर रेझिस्टन्स RA ने दर्शवितो A म्हणजे अॅमीटर ठीक आहे त्यामुळे अॅमीटर रेझिस्टन्स Rx पेक्षा कमी असायला हवा आणि जरी ही पद्धत एकदम अचूक नसली तरी ही पद्धत मान्य आहे कारण या अॅमीटर मध्ये होणारा व्होल्टेज ड्रॉप Rx मध्ये होणाऱ्या व्होल्टेज ड्रॉप पेक्षा खूप खूप कमी असेल त्यामुळे व्होल्टमीटर ची रिडींग Rx मध्ये होणाऱ्या व्होल्टेज ड्रॉप एवढीच असेल त्याचप्रमाणे जर या सर्किट मध्ये माझ्याकडे एकदम अचूक किंवा हा आदर्श व्होल्टमीटर असेल ठीक आहे तर आदर्श व्होल्टमीटर साठी आपल्याकडे काय असते व्होल्टमीटर चे रेझिस्टन्स त्याला Rv म्हणा त्यामुळे हे व्होल्टमीटर रेझिस्टन्स आहे आणि ते खूप जास्त आहे हे आपण यापूर्वी पाहिलं आहे जेव्हा आपण अॅमीटर आणि व्होल्टमीटर बद्दल बोलत होतो व्होल्टमीटर चे रेझिस्टन्स खूप जास्त आहे आणि या अॅमीटर चे रेझिस्टन्स खूप कमी आहे त्यामुळे Rv Rx च्या तुलनेत खूप जास्त असायला हवे ठीक आहे तर Rx च्या तुलनेतच का कारण जर हा Rv Rx च्या तुलनेत जास्त असेल तर जास्तीत जास्त करंट Rx मधून प्रवाहित होईल आणि खूप कमी प्रमाणात करंट या या व्होल्टमीटर मधून जाईल कारण करंट डिव्हायडर च्या नियमानुसार हा करंट आपण लिहू शकतो 𝐼𝑅𝑥𝑅𝑣𝑅𝑥 आता जर Rv खूप जास्त असेल तर हा करंट जवळपास शून्य असतो आणि करंट डिव्हायडर च्या नियमानुसार हा करंट असतो 𝐼𝑅𝑣𝑅𝑣𝑅𝑥 आता जर Rv Rx च्या तुलनेत खूप जास्त असेल तर आपण Rx वगळू शकतो आणि त्यामुळे हा जवळपास I एवढाच असेल त्यामुळे जवळपास संपूर्ण करंट Rx मधून जाईल आणि खूप कमी करंट व्होल्टमीटर मधून जाईल त्यामुळे अॅमीटर ची रिडींग जवळपास या रेझिस्टन्स मधून जाणाऱ्या करंट एवढीच असेल त्यामुळे ही पद्धत योग्य आहे ठीक आहे याचा अर्थ ते अवलंबून आहे त्यामुळे जर माझ्याकडे एक अज्ञात रेझिस्टन्स मोजण्यासाठी एक व्होल्टमीटर असेल आणि नंतर अॅमीटर त्यानंतर कुठला करंट निवडायचा हे RA आणि Rx यांच्या मूल्याची तुलना करून कळेल त्यामुळे समजा Rx हे RA पेक्षा खूप जास्त असेल ठीक आहे त्यानंतर हे सर्किट निवडावे लागेल याचा अर्थ हे सर्किट ठीक आहे कारण त्यानंतर या एमीटर मध्ये होणारा व्होल्टेज ड्रॉप या रेझिस्टन्स मध्ये होणाऱ्या व्होल्टेज ड्रॉप पेक्षा खूप खूप कमी असेल त्याचप्रमाणे जर Rx ही Rv पेक्षा कमी असेल तर हे सर्किट निवडावे लागेल याचा अर्थ पुन्हा एकदा हे सर्किट जर हा रेझिस्टन्स Rv Rx पेक्षा खूप जास्त असेल तर तर जास्तीत जास्त करंट Rx मधून जाईल आणि ही पद्धत मान्य होईल ठीक आहे त्यामुळे रेझिस्टन्स च्या मूल्यानुसार कुठले सर्किट निवडायचे ते आपण ठरवू शकतो त्यामुळे त्याला अजून योग्यप्रकारे समजून घेण्यासाठी आपण अजून एक उदाहरण घेऊ त्यामुळे आपण एक उदाहरण घेऊ ठीक आहे समजा माझ्याकडे एक व्होल्टमीटर आहे ज्याचा अंतर्गत रेझिस्टन्स Rv आहे तर समजा तो 1 kΩ आहे आणि अॅमीटर ज्याचा रेझिस्टन्स RA आहे समजा ते कमी आहे समजा ते 10 Ω आहे ठीक आहे त्यामुळे अॅमीटर रेझिस्टन्स चे कमी मूल्य आणि व्होल्टमीटर रेजिस्टन्सचे जास्त मूल्य लागेल हा रेझिस्टन्स 1 kΩ म्हणजेच 1000 Ω आहे आणि हा 10Ω आहे आता समजा आपल्याकडे एक अज्ञात रेझिस्टन्स Rx आहे याचे मूल्य समजा जवळपास 10Ω आहे ठीक आहे त्यामुळे जर तुम्ही एक रेझिस्टन्स घेतलं ज्याची मूल्य जवळपास 10Ω आहे तर प्रश्न आहे की आपण कुठले सर्किट निवडावे ठीक आहे त्यामुळे आपण दोन सर्किट एकाच वेळी घेऊन पाहू तर पहिले सर्किट असे असेल ज्यामध्ये व्होल्टेज चा स्त्रोत आहे आणि आपण एमीटर चे रेझिस्टन्स Rx घेऊया ठीक आहे त्यामुळे हे पहिले सर्किट आहे ज्यात अॅमीटर रेझिस्टन्स 10 Ω आहे हा 1kΩ आहे आणि समजा हा 10 Ω आहे आणि आता आपण दुसरे सर्किट निवडू ज्यामध्ये आपल्याकडे व्होल्टमीटर च्या अगोदर एमीटर आहे त्यामुळे त्या व्होल्टमीटर ने अचूक व्होल्टेज मोजायला हवा पण एमीटर चुकीचा करंट मोजेल त्यामुळे हे जवळपास 10 Ω आहे हे 1kΩ आहे आणि हे 10 Ω आहे आता आपण शोधायचा प्रयत्न करू कि या सर्किट मध्ये Rx चे मूल्य किती असेल ठीक आहे त्यामुळे जर आपण या करंट ला I म्हटले जो या रेझिस्टन्स मधून जात आहे ठीक आहे जर हा करंट I असेल तर व्होल्टमीटर ची रिडींग असेल इथपासून इथपर्यंत एकूण व्होल्टेज ड्रॉप याचा अर्थ एमीटर आणि रेझिस्टन्स हे सिरीज मध्ये आहेत त्यामुळे हे असेल RARX x I ठीक आहे त्यामुळे ही व्होल्टमीटर ची रिडींग असेल आणि एमीटर ची रिडींग एमीटर मधून जो करंट प्रवाहित होतात एवढीच असेल त्यामुळे ती I एवढी असेल ठीक आहे त्यामुळे Rx चे अंदाजीत किंवा मोजलेले मूल्य असेल व्होल्टमीटर ची रिडींग भागेला एमीटर ची रिडींग ठीक आहे त्यामुळे याला आपण अशा प्रकारे लिहू शकतो त्यामुळे व्होल्टमीटर रिडिंग असेल RARX x I एमीटर रिडिंग I आता जर आपण RA चे मूल्य 10 Ω घेतले आणि RX सुद्धा 10 Ω आहे तर ही त्रुटी 100 असेल त्यामुळे 1010 100 त्यामुळे हे 100 असेल त्यामुळे त्रुटी खूप मोठी असेल 100 त्यामुळे अंदाजित मूल्य प्रत्यक्षात RARX असेल त्यामुळे हे मुळात 10 Ω10 Ω म्हणजेच 20 Ω असेल प्रत्यक्ष मूल्याच्या दुप्पट त्यामुळे या सर्किट मध्ये आपण मुळात Rx मोजणार नाही तर RARX मोजणार आहोत त्यामुळे त्रुटी खूप मोठी असेल त्यामुळे हे सर्किट योग्य नाही हे सर्किट रद्द करा आपण त्याला वापरणार नाही आता आपण पाहू या सर्किट मध्ये त्रुटी किती असेल ठीक आहे तर या सर्किट मध्ये ते आता सोपं असेल जर तुम्ही आकडेमोड करतांना या रेझिस्टन्स चा व्होल्टेज V असेल ठीक आहे त्यामुळे जर हा व्होल्टेज V असेल तर व्होल्टमीटर ची रिडींग किती असेल तर ती खात्रीने V असेल कारण ती या व्होल्टेज च्या भोवती असते त्यामुळे हा V आहे आणि अॅमीटर रिडींग किती असेल तर ती एमीटर मधून जाणार्या करंट एवढीच असेल चला त्याला I म्हणूया त्यामुळे हे I एवढेच असेल हा करंट कितीही असू दे आणि या करंट I चे मूल्य किती असेल तर ते व्होल्टमीटर मधून जाणार्या करंट एवढेच असेल आपण त्याला करंट Iv म्हणूया त्यामुळे व्होल्टमीटर मधून जाणारा करंट अधिक Ix जो यामधून जातो ठीक आहे तर हा करंट I असेल आणि त्याला दोन भाग असतील Iv आणि Ix त्यामुळे I एवढा असेल

हे दुसरे काही नसून Rx आणि Rv चे समांतर मिश्रण आहे ठीक आहे त्यामुळे आपण मुळात Rx मोजणार नाही तर आपण Rx आणि Rv यांचे समांतर मिश्रण मोजत आहोत हे Rx एवढेच असेल जेव्हा Rv हे Rx पेक्षा खूप जास्त असेल तेव्हा ही समांतर शाखा वगळता येऊ शकते आता आता हे अनुमानित मूल्य आहे आणि त्रुटी किती असेल हे मायनस चिन्ह तुम्ही वगळू शकता कारण आपण त्रुटी किती आहे हे पाहणार आहोत ते पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असेल ते जास्त महत्त्वाचे नाही ठीक आहे त्यामुळे हे असेल 𝑅𝑥𝑅𝑥𝑅v आणि हे शून्याच्या जवळपास असेल फक्त जेव्हा Rv हा Rx पेक्षा खूप मोठा असेल आणि समजा आपण मूल्य येथून टाकायचा प्रयत्न करू समजा Rx 10 Rv जे 1000 आहे तर हे किती असेल तर काही भाग खोडून मी येथे थोडी जागा बनवतो तर चला आपण मूल्य टाकू त्यामुळे हे असेल 10 अधिक 1000 त्यामुळे 1010 मी हे वजाबाकी चे चिन्ह वगळत आहे किंवा तुम्ही त्याला ठेवू शकता तर हे 100 मध्ये किती असेल त्यासाठी आपण टक्क्यांसाठी अजून दोन 0 लावू त्यामुळे हे असेल 1000 भागिले 1010 त्यामुळे हे एक टक्क्यापेक्षा कमी असेल ठीक आहे त्यामुळे Rx च्या विशिष्ट मूल्यासाठी हे सर्किट एकदम योग्य आहे ठीक आहे त्यामुळे निरीक्षण करा आपण Rx आणि RA समान घेतले आहेत त्यामुळे हे सर्किट योग्य नाही परंतु Rx हे Rv पेक्षा खूप कमी आहे त्यामुळे हे सर्किट योग्य आहे त्यामुळे हे सर्किट तुम्ही वापरू शकता मी तुम्हाला छोटासा गृहपाठ देतो तर समजा माझ्याकडे RA10 Ω आहे पूर्वीसारखा आणि Rv1000 Ω आहे पूर्वी एवढाच पण Rx जवळपास 1000 Ω आहे तर हे दुसरे सर्किट आहे तर पहिलं सर्किट दुसऱ्या सारखी पेक्षा जास्त योग्य आहे ठीक आहे त्यामुळे त्या प्रकरणांमध्ये हे सर्किट या सर्किट पेक्षा योग्य राहील तर हा गृहपाठ आहे आणि मला आनंद होईल जर तुम्ही हा गृहपाठ केला आणि तुम्ही तुमची गणना येथे फोरम मध्ये दाखवली मला ते तपासायला आणि जर काही सुधारणा करायच्या असतील तर आनंद होईल त्यामुळे कृपया हा गृहपाठ करा तुमचे धन्यवाद आपण पुढील व्हिडिओ मध्ये भेटू